तर आज आता आपण 2D FEM चा एज वर आधारित FEM चा सर्वात शेवटचा पैलू पाहूया ज्यातील काही न्यूमरिकल अस्पेक्टस् कडे आपण बघू या मध्ये मॅट्रिक्स एलिमेंट्स चे कॅल्क्युलेशन करावे लागेल तर आतापर्यंत आपण मॅट्रिक्स एलिमेंट्स चे कॅल्क्युलेशन कसे करायचे त्याबद्दल आपण काहीच बोललो नव्हतो तुम्हाला जर आठवत असेल आपल्याकडे एक फंक्शन होते त्याच्याबद्दल आपण बोललो होतो आणि त्यानंतर आपण त्याचा उल्लेख केला होता जेव्हा आपण एक विशेष टेस्टिंग फंक्शन निवडले होते की जे असेल H स्वतः ह्या T's च्या आधारावर एक्सपांड केले जाईल तर आता आपल्याला अशाप्रकारच्या काही तर बद्दल विचार करावा लागेल त्याच गोष्टीबद्दल काळजी घ्यावी लागेल आपल्याला आपण काय केले तर आपण हे एक एक्स्प्रेशन म्हणून सोडून दिले परंतु आपण हे खरोखर कसे कॅल्क्युलेट करणार आहोत ओके खरंतर इथे इथे एक अतिशय छोट्या प्रकारची छोटी गोष्ट आहे की जी आपण डिस्कस करणार आहोत तर आता आपण इथे असेंबली ऑफ इक्वेशन बद्दल करणार आहोत त्याबद्दल तुम्हाला बऱ्यापैकी ओळख आहे तर आता तुम्हाला कळले असेल की हे आपले मॅट्रिक्स एलिमेंट्स इथले हे कॅपिटल A's मधले या प्रकारचे आहेत ज्या टर्म ग्रीन मध्ये अंडरलाईन केलेले आहेत त्या सर्व आहेत कपलिंग त्यांना आपण म्हणतो कपलिंग कोईफिशंट तर या वेगळ्या वेगवेगळ्या T's त्यामध्ये ते आपल्याला बोलायचं आहे तो आपला हेतू आहे आता होय हे एक दुसरे एक्सप्रेशन आहे की जे मुख्य एक्सप्रेशन आहे हे आपल्याला ध्यानी ठेवायचे आहे की जे T च्या च फॉर्ममध्ये आहे तर हे आहे ह्या आहेत काही टर्म्स की ज्या आपल्याला कॅल्क्युलेट करायच्या आहेत ओके आता T स्वतःच जर तुम्हाला आठवत असेल तर कोणता फॉर्म मध्ये होता T साठी आपल्याकडे कोणता फॉर्म होता चला तर मग आपण जरा मागे जाऊ या मागे जाऊया बेसीस फंक्शन ला चला बरंच मागे इथे बरोबर तर हाच फॉर्म आहे आपल्याकडे बरोबर तर आपण पाहू शकता की ते x आणि y मध्ये लिनियर आहेत बरोबर परत आपण खूप मागे जाऊया आणि त्यात तिथे लिहूया ओके म्हणून माझ्याकडे आता आहे बरोबर ज्यामध्ये हे कॅपिटल A B C D हे एलिमेंट्स च्या कॉर्डीनेट कडून येत आहेत म्हणजे मला सर्व मिळाले आहे एक गोष्ट आपल्याकडे आहे दोन टर्म इथे पहिली टर्म इथे दुसरी टर्म पहिल्या टर्मसाठी मला कॅल्क्युलेट करण्याची गरज आहे ओके त्यामुळे जेव्हा मी कॅल्क्युलेट करेन तेव्हा आपल्याला काय वाटतं इथे काय होईल म्हणजे हा वेक्टर कर्ल कॅल्क्युलेट करण्यासाठी करण्यासाठी मला काय करावे लागेल म्हणजे परंतु मुळामध्ये कॉन्स्टंट आहे बरोबर हे x आणि y चे फंक्शन नाही त्यामुळे चांगले आहे इंटिग्रेट करणे हे सोपे आहे ओके ह्या टर्म बद्दल काय कोणत्या प्रकारचे एक्सप्रेशन माझ्याकडे असेल तो आपल्याकडे आहे आणि हा कोणता फॉर्म आहे ह्याला कोणतेतरी A B C D असतील आणि आणि आता मी घेणार आहे ओके त्यामुळे जेव्हा मी जेव्हा मी डॉट प्रॉडक्ट घेईन याचा अर्थ मी X कॉम्पोनन्ट चा गुणाकार करेन विद्यार्थी आपल्याकडे असेल बरोबर म्हणून माझ्याकडे आहे आणि विद्यार्थी xy माझ्याकडे xy टर्म असेल का केवळ x कॉम्पोनन्ट चे च आपापसा मध्ये डॉट असू शकते म्हणून मला इथे xy टर्म नाही मिळणार परंतु मला ही y मधील कॉन्स्टंट टर्म आणि x मधील कॉन्स्टंट टर्म मिळेल विद्यार्थी आपल्याला बरोबर लिनियर मिळेल तर मुळात हे मला एक x आणि y मधले क्वाड्राटिक देईल काही टर्म येथे येऊ शकत नाहीत उदाहरणार्थ xy टर्म इथं नसतील आणि अशाप्रकारे परंतु आपल्याला त्या विशेष मध्ये जाण्याची गरज नाही ओके आपण एक जनरल अप्रोच वापरण्याचा प्रयत्न करूया आता मी पुन्हा मागे जाऊन ह्या इथे असेम्ब्ली टर्म बघितली तर ही केवळ कॅपिटल नाही एकदा का मला हा कॅपिटल फाय इथे मिळाला की त्याला मला या ठिकाणी इंटिग्रेट करावे लागेल हे आहे हे आहे इंटीग्रल मला वर्कआउट करावे लागेल बरोबर तर आता आपल्याला काय हव आहे ओके ह्या टर्म ला कॉन्स्टंट कुठे आहे मला म्हणायचे आहे कॉन्स्टंट आणि क्वाड्राटिक क्वाड्राटिक पर्यंत एवढं आपल्याला करायचं आहे ओके तर आता एलिमेंट e आता काही आहे की तो फारच सामान्य आहे बरोबर आहे आपला अगदी सामान्य त्रिकोण आपल्या CAD सॉफ्टवेअरने दिलेले हे कॉर्डीनेट आपल्याला विशेषतः ह्या एलिमेंट्स वर झिरो कंट्रोल असतो ओके आता काय आता काय शिल्लक आहे तर हे इंटिग्रल कॅल्क्युलेट करणे आणि विशेष म्हणजे हे इंटिग्रँड पोलीनोमियल आहे हे इंटिग्रल आपण कसे कॅल्क्युलेट कराल एकदा का मला इंटीग्रल कॅल्क्युलेट करणे समजले की माझे काम झाले तर आपल्याला काय करायचे किती डायमेन्शनल इंटिग्रेशन आहे विद्यार्थी 2 वरवर पाहून हे 2 डायमेन्शनल इंटिग्रेशन अगदी सोपे वाटते का नाही ते अगदी सोपे वाटत नाही विशेष प्रकारच्या त्रिकोणावर आपल्याला इंटिग्रेशन कसे करायचे हे माहीत आहे का समजा मी आपल्याला एक युनिट त्रिकोण दिला आहे ओके तर आता आपण पाहू या समजा हा या फॉर्मचा त्रिकोण तर हा आहे 90 डीग्रीज ह्याला आपण म्हणूया समजा u आणि v ह्याला म्हणूया 10 आणि ह्याला म्हणूया 01 तर आता ह्या त्रिकोणावर मी इंटिग्रल करू शकेन आपण करू शकता का इंटिग्रल समजा इथे f हे त्रिकोणा वरील एक पोलीनोमियल आहे असे समजा आपल्याला माहित आहे का की हे इंटीग्रल कसे करायचे आपण सर्व काही अभ्यासले होते बऱ्यापैकी आधीच्या अंडर ग्रज्युएट स्टडीज मध्ये इंटिग्रेशन आपण कसे करायचे ते हे स्ट्रिप्स मध्ये तुकडे करू ह्या इथे बरोबर तर v साठी इंटिग्रेशन चे लिमिट काय असतील या लाइन् चे इक्वेशन काय असेल uv1 बरोबर तर हे एक्सप्रेशन मी इंटिग्रल फॉर्म मध्ये लिहू शकते तर सर्वप्रथम मी समजा येथे इंटिग्रेट करू शकेन तर हे इंटिग्रल मी लिहू शकेन असे बरोबर म्हणून अशाप्रकारे मी करेन आणि हे असे असेल जर आपण पहात असलेले पोलीनोमियल f हे कॅल्क्युलेट करण्यासाठी अतिशय सोपे असेल ते मला क्लोज फॉर्म मध्ये मिळू शकेल का का जर f हे पोलीनोमियल असेल तर होय विद्यार्थी होय शेवटी आपल्याला क्लोजड फॉर्म इक्वेशन मिळेल तिथे केवळ एक पोलीनोमियल असेल मला ते इंटिग्रेट करता येऊ शकतील लिमिट सबस्टिट्यूट करून आणि मला ते मिळेल देखील तर खरतर त्यामुळे मला अतिशय जनरल एक्सप्रेशन अशाप्रकारे चांगलेच एक्सप्रेशन मिळेल खरतर आश्चर्यकारकरीत्या एवढे सोपे साधे एक्सप्रेशन आपल्याला मिळालेले आहे तर आपण हे तपासून पाहू शकता उदाहरणार्थ जर मी p0q लिहिल तर मला काय मिळायला हव जेव्हा दोन्ही p आणि q 0 असतील त्याचा भौतिक दृष्ट्या काय अर्थ होतो विद्यार्थी अर्धा अर्धा कारण त्रिकोणाचे क्षेत्रफळ अर्धा आहे बरोबर हे हे काय एक्सप्रेशन आणखीन काय देत आहे आपल्याला ओके साधी तपासणी आपल्याला जाणून घेण्यासाठी की हा त्रिकोण कसा इंटिग्रेट करायचा पण आपल्याला काय हवं आहे तर हा लाल त्रिकोण कोणत्याही प्रकारे आपण ह्या माहितीचा उपयोग करून घेऊ शकतो का विद्यार्थी परपेंडीक्यूलर बायसेक्टर कशाचा परपेंडीक्यूलर बायसेक्टर लाल त्रिकोण हा युनिट त्रिकोण नाही म्हणून आता आपल्याला परपेंडीक्यूलर बायसेक्टर कुठून कुठे टाकायचा आहे विद्यार्थी कोणताही नोड कोणत्याही नोड पासून विरुद्ध एज वर आणि त्यानंतर विद्यार्थी एज ला बायसेक्ट करायचे बायसेक्ट करायचं ओके परंतु त्यानंतर ते युनिट नसेल आपण म्हणताय त्रिकोणाला 2 काटकोन त्रिकोणा मध्ये डिवाइड करायचं आणि त्यांचे इंटिग्रेशन करायचं परंतु लक्षात ठेवा आपल्याला हे त्रिकोण रोटेट करावे लागतील कारण आत्ता या क्षणी आपले कॉर्डीनेट एक्सिस हे ग्रीन त्रिकोणाच्या एक्सिस बरोबर अलाईन नाहीयेत तर हे पुरेसं नसल्यामुळे आणि प्रकार ब्रूट फोर्स अॅप्रोच सारखा वाटतो ह्यापेक्षा कोणता हुशारीचा मार्ग येथे असेल का जर मला तसे हवे असेल मला म्हणायचे आहे आपल्याला एक हिन्ट देण्याचा प्रयत्न करत आहे पुढे जाण्यासाठी की व्हेरिएबल चेंज करायचे दोन त्रिकोण एकमेकांना मॅप करण्यासाठी व्हेरिएबल चेंज करायचे का असे मी आपल्याला विचारत आहे तर आपण पण भौतिक दृष्ट्या युनिट त्रिकोणाला कोणताही त्रिकोण मॅप करू शकाल का विचार करा जर मी आपल्याला काही मातीचा गोळा दिला आणि तो युनिट त्रिकोणाला मॅप करण्यासाठी दिला तर त्यांचे क्षेत्रफळ सारखेच आहे सारखं क्षेत्रफळ असणे गरजेचे नाही आपण आपला क्ले लांब करू शकता किंवा कम्प्रेस करू शकता जर मला आपल्याला हा लाल त्रिकोण हिरव्या त्रिकोणाशी मॅप करायला आपल्याला दिलेला आहे तर पहिली गोष्ट आपण काय कराल कोणती कराल ला ओरिजिन ला हलवायचे त्यानंतर प्रोजेक्शन नाही पण आपल्याला काही प्रकारच्या x एक्सिस वर एक्सपान्शन जसे की y वर करावे लागेल म्हणजे हे सहज पणे शक्य आहे मला म्हणायचे आहे कमीत कमी तार्किक दृष्ट्या वाटणारे आहे की हे ट्रान्सफॉर्मेशन इथून इथे जाऊ शकेल तर चला आपण हे करायचा प्रयत्न करूया तर x y हे असे लिहू या हे आहे ट्रान्सफॉर्मेशन इथून इथे तर इथे येण्यापूर्वी चला पाहूया तर मी आपल्याला उत्तर देईन हे आहे ट्रान्सफॉर्मेशन इथून येथे आणि त्याला अफिन ट्रान्सफॉर्मेशन असे म्हणतात हे कसे काम करते तर समजा मी असे लिहिले आणि आता समजा मी u0 v0 असे सबस्टिट्यूट केले तर काय होईल विद्यार्थी मला मिळेल u1 v0 या किमती घाला विद्यार्थी x2 y2 बरोबर म्हणून मला मिळेल विद्यार्थी x2 y2 x2 y2 आणि दुसरा पॉईंट 01 मला मिळेल x3 y3 तर मला अतिशय व्यवस्थित प्रकारचे हे मॅपिंग माझ्या लाल त्रिकोणाचे हिरव्या त्रिकोणावर झालेले आहे मला ट्रान्सफॉर्मेशन मिळालं आहे बरोबर खूप हुशार म्हणजे याचा अर्थ मी विशेषत्वाने अशा फॉर्म मधील इंटीग्रल कन्व्हर्ट करू शकते आपण अशा प्रकारे जेव्हा वेरिएबल बदलता तेव्हा प्रमुख्याने महत्त्वाची गोष्ट हे आपण विसरता कामा नये ती म्हणजे जॅकॉबियन ट्रान्सफॉर्मेशन बरोबर ही कोणती आहे ही जॅकॉबियन तर इथे येईल अगदी सोप्यात सोपी म्हटल्यासारखे Refer Time 1526 आपणच एकदा तपासून बघू शकता फक्त fxy1 असे तिथे घालावे लागेल ह्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ वेगवेगळे आहे म्हणजे जॅकॉबियन म्हणजे इतर काही नसून क्षेत्रफळ आहे त्यांचे लाल त्रिकोणाचे क्षेत्रफळ कारण तर मला असे म्हणायचे आहे की ते नवीन काही नाही हे आपण पण पूर्वी सर्व काही आपल्या अंडरग्रॅजुएट प्रोग्राम मध्ये त्याहीपेक्षा त्याच्याआधी हे केले आहे की 2 डायमेन्शनल इंटिग्रेशन कसे करायचे व्हेरिएबल कसे बदलायचे म्हणून याबरोबरच उदाहरणार्थ आपणाला माहिती आहे मला इंटिग्रेशन इव्हॅल्यूएट करायचे आहे तर आपण काय कराल चला तर मग आपण ह्या टर्म ना म्हणू या a b c d ओके फक्त सहजसोपे नोटेशन्स आणि हे आहे इंटीग्रल जे मला कॅल्क्युलेट करायचं आहे ओके आपल्याला x y अशा टर्म मिळतील मला मिळतील तर समजू या की मला ह्या त्रिकोणावर x इंटिग्रेट करून मिळाला तर आता माझी कृती काय असेल तर x मला आता नवीन व्हेरिएबल च्या मध्ये सबस्टिट्यूट करून लिहावे लागेल बरोबर तर हे असेल आणि ह्याला आता त्रिकोणावर इंटिग्रेट करावे लागेल बरोबर होईल तर मला काय म्हणायचे आहे माझा अर्थ असा आहे की हे अतिशय सोप्या पद्धतीने आपण ईव्हॅल्यूएट करत आहोत अतिशय सोपी पद्धत आहे ईव्हॅल्युएशन ची कारण मला या दिलेल्या फॉर्म्युला मध्ये दिल्याप्रमाणे मला अनालिटिकल एक्सप्रेशन्स माहित आहेत u आणि v ची कोणती पॉवर मी ईव्हॅल्यूएट करू शकते तरी ती मी हे फक्त सबस्टिट्यूट करू शकते आणि मिळवू शकते ओके म्हणून माझ्या कोड मध्ये जेव्हा मी टर्म ईव्हॅल्यूएट करायला जाते तेव्हा ह्या आहेत काही ट्रिक्स की ज्या मला वापराव्या लागतील म्हणून आपल्याला जॅकॉबियन ला जाऊ देणे महत्त्वाचे आहे तर हे फार फार महत्वाचे आहे जेव्हा आपण इम्पलेमेंटेशन ला जाता जॅकॉबियन कॅल्क्युलेट करता परंतु मध्येच कोणत्याही प्रकारचे मॉड कोणत्याही गोष्टीचे मॉड कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करू नका ओके कारण ज्या प्रकारे हे पॉईंट्स ओरिएंटेड असतात तर आपल्याला कदाचित 1 किंवा 1 मिळू शकेल जॅकॉबियन च्या डेफिनेशन मध्ये आपण या इथे एबसोल्यूट घालण्याचा प्रयत्न करू नका ते तसेच राहू द्या ते आहेत तसे कारण कोडींग मधल्या मिस्टेक निर्माण होण्याचे हे एक कारण असू शकते ठीक आहे याबद्दल काही प्रश्न आहेत का काही प्रश्न याबद्दल विद्यार्थी सर जॅकॉबियन साठी चा फॉर्मुला कोणता तर जॅकॉबियन साठी चा फॉर्मुला जॅकॉबियन मध्ये टर्मस असतात जसे की d u सॉरी तर आपल्याकडे असेल बरोबर व्यक्ती व्यक्तीनुसार ह्या जॅकॉबियन चे कन्वेंशन बदलते काही लोक याचे ट्रान्सपोझ जॅकॉबियन म्हणून घेतात परंतु ट्रान्सपोझ मुळे डीटर्मिनंट बदलत नाही विद्यार्थी तर नवीन इंटिग्रेशन लिमिट तसेच राहतील की चेंज होतील कशाप्रकारेRefer Time 1858 नवीन इंटिग्रेशन लिमिट हा ग्रीन त्रिकोण असतील कारण ते मॅपिंग आपण केले आहे तर मी x y पासून u v असे व्हेरिएबल चेंज करत आहे बरोबर म्हणून इंटिग्रेशन चे लिमिट्स ते तीन नोड या इथे ह्या ग्रीन नोड ला मुव्ह होतील त्यामुळे इंटिग्रेशन चे लिमिट्स हा ग्रीन त्रिकोण असेल ठीक आहे आणि सर्वकाही हे u आणि v च्या टर्म मध्ये असेल ठीक आहे आणि हे अतिशय पॉवरफुल असण्याचे कारण म्हणजे आता हे मॅट्रिक्स एलिमेंट्स कॅल्क्युलेट करण्यासाठी माझ्याकडे क्लोज फॉर्म एक्सप्रेशन आहे कल्पना करा आपल्याकडे कोड आहे त्यांच्यामध्ये येथे साधारणपणे एक दशलक्ष एवढे एलिमेंट्स आहेत आणि जर आपल्याकडे असा क्लोज फॉर्म एक्सप्रेशन असेल तर आपल्याला त्यानंतर ते फक्त सबस्टिट्यूट करायचे आहे आणि आपल्याला मिळून जाईल इथे आणखीन काही ऍडिशनल कॅल्क्युलेशन गरजेचे नाही कोणताही कॉड्रेचर रुल देखील गरजेचा नाही याठिकाणी बरोबर अत्यंत क्लिष्ट प्रॉब्लेम्स साठी आपल्याला कदाचित या सर्व प्रत्येक एक दशलक्ष एंट्री साठी कॉड्रेचर रुल वापरावा लागेल जर काय एकदा किंवा दोनदा करायचे झाले तर काही फरक पडत नाही परंतु जर आपल्याला हे एक दशलक्ष वेळा करायचे झाले याचा अर्थ इतकी मल्टिप्लिकेशन ही मोठी लक्षणीय गोष्ट आहे आपल्या इंटीग्रल इक्वेशन अप्रोच मध्ये ज्या प्रमाणे आपल्याला मॅट्रिक्स कोईफिशंट कॉड्रेचर रुल वापरून कॅल्क्युलेट करावे लागले त्याचा वापर करताना आपल्याला कॉड्रेचर मध्ये जशी जितकी ऑर्डर मोठी असेल तशी चांगल्या प्रकारे अचूकता आपल्याला मिळाली बरोबर म्हणून यावरून असे समजते की जर आपल्याला अतिशय अचूक उत्तर हवे असेल तर आपल्याला ह्या मॅट्रिक्स इव्हॅल्युएशन ला जास्त वेळ आधी द्यावा लागेल आणि त्यानंतर मॅट्रिक्स इन्व्हर्ट करण्यासाठी वेळ द्यावा लागेल या ठिकाणी आपल्याला एंट्री साठी च क्लोज फॉर्म एक्सप्रेशन मिळत आहे म्हणून अतिशय जलद पद्धतीने मॅट्रायसेस निर्माण करण्यासाठी जलद पद्धतीने ते सोडवण्यासाठी म्हणून अशाप्रकारे दुहेरी फायदा असतो ह्या FEM मेथड चा